तर आता आपण हे डायलेक्ट्रिक मटेरियल घेऊया डायलेक्ट्रिक मटेरियल मध्ये फायनाईट कण्डक्टिविटी असते बरोबर तर डायलेक्ट्रिक मटेरियल साठी आपल्या सिम्युलेशन डोमेन मध्ये ही एक विशेष केस नेहमी आढळते ती म्हणजे आपल्याकडे परफेक्ट मेटल असतो मेटॅलिक वेव्हगाईड मेटॅलिक एअरक्राफ्ट असे काही बरोबर तर हेच काहीसे कण्डक्टिविटी मध्ये संबंधित असेल इन्फिनिटी बरोबर तर हे आहे डायलेक्ट्रिक मटेरियल आता PEC परफेक्ट इलेक्ट्रिक कंडक्टर सिगमा इन्फिनिटी कडे दुखत आहे बरोबर न्यूमेरिकली काहीतरी इंफिनिटी आहे असे म्हणणे हा एक प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपल्याला लिमिट काढण्याची गरज आहे कोड मध्ये आपण ते घालण्यापूर्वी बरोबर तर ह्या एक्सप्रेशन चे काय होईल सिग्मा ने भागायचे मला म्हणायचे आहे की आपण अंश आणि छेदाला सिगमा ने भागा आणि लिमिट घ्या अचूक आपल्याला अपडेट इक्वेशन काय मिळेल ला इक्वल आहे ते म्हणजे माझ्याकडे आहे म्हणून मेटलच्या पोझिशन वर बाउंड्री कंडीशन नुसार इलेक्ट्रिक फील्ड 0 असायला हवे पण आपल्या अपडेट इक्वेशन ने सुद्धा मला तसे द्यायला हवे असे व्हायला नको की अपडेट इक्वेशन्स काही दुसऱ्या दिशा मध्ये घेतील परत समजा एखाद्या टाईम इन्स्टंट कडे आपण पाहूया समजा ला मी इलेक्ट्रिक फील्ड त्या ठिकाणी 0 असे घेईन मी माझे सिम्युलेशन सुरू करेन मी घालेन भौतिकशास्त्राचा आदर करण्यासाठी ते 0 राहिले हे चांगले तर हे इथे होत आहे ते आपण पाहूया तर फक्त प्रथम टर्म म्हणजे काय विद्यार्थी वजा वजा होय बरोबर त्यामुळे मला मिळेल आणि हे आहे जर टर्म झिरो झाली तर ठीक आहे आणि त्यामुळे मला म्हणायचे आहे हे खूप माझ्यासाठी उपयुक्त असेल कारण मी जर हे PDE वर 0 इनिशियालाइज केले की जे कंटिन्यूअसली 0 असायला हवे विद्यार्थी म्हणजे मला तर वेगळेपणाने सांगायची गरज नाही होय हे माझ्यासाठी अपडेट इक्वेशन आपोआप करत आहे बरोबर तर एका प्रकारे मी काय करत आहे तर PEC लोकेशन्स वर मला अपडेट इक्वेशन्स ना वेगळेपणाने रन करत ठेवायची गरज नाही मी त्यांना एकतर 0 ला सेट करू शकते प्रत्येक पायरीला एक्स्प्लिसिटली मी त्यांना एकतर 0 ला सेट करू शकते किंवा मी अपडेट इक्वेशन्स ना रन करण्यासाठी त्यांच्यावरच सोडले आहे तेच त्याला 0 वर ठेवतील ओके त्यामुळे जर आपण PEC बाउंड्री वर E ला 0 करू तर ते तसेच राहते बरोबर तर PEC PEC बाउंड्री कंडिशन ही अतिशय क्षुल्लक पद्धतीने सॅटिस्फाय होत आहे तर आपण काय पाहिले आहे मला म्हणायचे आहे खूप खूप सोप्या साध्या अशा डायलेक्ट्रिक मटेरियल प्लेन च्या लॉस सहित आणि विना लॉस च्या केसेस कडे आपण पाहिले आहे आपल्याला माहित आहे का की आपल्याला कोणते अपडेट इक्वेशन मिळेल आणि PEC देखील खूप सोपे आहे करायला ओके तर आता आपण विचारू या खरोखर आपण असे विचारू या पण मला असे म्हणायचे आहे मी आपल्याला काय हिंट देत होते आणि ती होती या ठिकाणी ह्या इक्वेशन जवळ की ज्यामध्ये काहीसे चुकीचे आहेत ओके तर अजून आपण त्यात आता खोलवर जाऊन विचार करूया तर आपल्याला माहित आहे की सर्वात जास्त नैसर्गिक मटेरियल्स ही डीस्पर्सीव्ह असतात बरोबर त्यातला काही भाग आहे जो मी या ठिकाणी डीराईव्ह करू शकणार नाहीये त्याचा मी आपल्याला रेफरन्स देईन ग्रिफिथ्स च्या इलेक्ट्रोडायनामिक्स पुस्तकातील चॅप्टर 9 आपण सर्वांनी ते पाहिले आहे निळे कव्हर असलेले पुस्तक बरोबर या ठिकाणी त्याच्या मॉडेल्स ना जोडलेल्या साधे स्प्रिंग आणि मास वापरून डीस्पर्सीव्ह मिडीयम कसे मॉडेल करायचे ते अतिशय व्यवस्थितपणे त्यांनी वर्णन केलेले आहे तर स्प्रिंग काय आहे आणि मास काय आहे ते म्हणजे उदाहरणार्थ एक अणू आणि केंद्र आणि इलेक्ट्रॉन्स किंवा मॉडेल ला मास असते बरोबर याठिकाणी एक पॉझिटिव्हली भारित केंद्र आहे इलेक्ट्रॉन आहे बरोबर आणि त्यामधला काही स्प्रिंग कॉन्स्टंट आहे जेव्हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड त्यावर पडते तेव्हा त्याठिकाणी पोलरायझेशन असते तर या मास वर थोड्याफार प्रमाणात हा फोर्स एक्सर्ट होतो तर जेव्हा आपण सगळा फोर्स इक्वेशन्स इथे एकत्र ठेवतो आणि काम करतो अतिशय चांगल्या प्रकारचे डेरीव्हेशन जे आपल्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वरील फ्रिक्वेन्सी चे अवलंबून असणे हे याठिकाणी दिसून येते मी आपल्याला असे सुचवेन की हे संपूर्ण डेरीव्हेशन अगदी काही पेजेस च आहेत आपण नजरेखालून घालून घ्या आपण आता या मॉडेलिंग चे कन्क्लूजन पाहूया तर हे स्प्रिंग मॉडेल काय असते स्प्रिंग मॉडेल मध्ये स्प्रिंग चा रेझोनन्स होतो रेझोनन्स चे सर्वात सोपे स्प्रिंग हे मॉडेल आहे आपण हे सर्वांनी अभ्यासले आहे कशासाठी उदाहरणार्थ जर स्प्रिंग ला कोणताही डॅम्पिंग कोईफिशन्ट नसेल आणि जर मी एकदा त्याला उत्तेजना दिली तर पुढे काय होईल ती अशी चालूच राहील बरोबर कारण रेझोनन्स तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ची मटेरियल बरोबर असलेली इंटरॅक्शन देखील आहे ह्या ठिकाणी बरेच रेझोनन्सेस आहेत उदाहरणार्थ मायक्रोवेव्ह ओव्हन मध्ये काय तत्व असते आणि त्या ठिकाणी असलेल्या पाण्याच्या रेणू ला एक विशेष रेझोनन्स असतो मी त्या फ्रिक्वेन्सी ला EM वेव्ह पाठवते आणि ती रेझोनन्स सॅटिस्फाय होते जी उत्तेजनामुळे जे काही मटेरियल तिथे असेल त्याला गरम करते तर अशाप्रकारे हे सर्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल तर कन्व्हेंशन असे आहे आपण आत्तापर्यंत सारखे सिम्बॉल्स वापरत आलो आपण म्हणू या की हे टाईम डोमेन चे चित्र आहे आणि मला जर त्याच्या फोरियर ट्रान्सफॉर्म बद्दल बोलायचे असेल हा त्याचा स्पेक्ट्रल कंपोनंट आहे मी तो असे लिहेन तर हा आहे फ्रिक्वेन्सी डोमेन ओके तर ह्या डिस्कशन च्या सारांश स्वरूप ग्रिफिथ्स मध्ये आपल्याला काय मिळेल तर ते ते चे फंक्शन असले पाहिजे आणि ते व्हॅक्युम मध्ये खरंतर आहे बरोबर तर हे रिलेशन जे आपण अगदी आंधळेपणाने प्रत्येक वेळेला लिहीत आलो आहोत की जे खरोखर अत्यंत बरोबर आहे परंतु फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये टाईम डोमेन मध्ये नव्हे ओके ह्याचा अर्थ मला म्हणायचे आहे की मी मी ग्रिफिथ्स मधील डेरिव्हेशन आपल्याला दाखवत नाहीये नाहीतर आपल्याला वाटेल हे कुठून आले परंतु मला समजून घ्यायचे आहे की की आपण सद्यस्थितीत हे फक्त गृहीत धरूया ज्याक्षणी आपण म्हणाल म्हणाल की रिआलिस्टिक मटेरियल बरोबर काम करताना हे रिलेशन टाईम डोमेन मध्ये लिहिणे चुकीचे ठरेल अचूक रिलेशन फक्त फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये असेल तरी आपल्याला असे घ्यावे लागेल हे सत्य आहे आणि मागे जाऊन हा भाग वाचावा लागेल तर आता हे सर्व हे हेदेखील फ्रिक्वेन्सी डोमेन मध्ये आहे ह्याच्या रिझल्ट कडे पाहता खरंतर आपल्या टाइम डोमेन मधील रिलेशनशिप काय असेल त्यानंतर विद्यार्थी कन्व्होल्युशन कन्व्होल्युशन बरोबर हे फ्रिक्वेन्सी डोमेन मधील प्रोडक्ट आहे म्हणजे टाइम डोमेन मध्ये हे कन्व्होल्युशन आहे जर आपण याठिकाणी टाईम डोमेन मध्ये गेलो तर हे होईल कन्व्होल्युशन हे ते काही पर्यंत जाईल बरोबर तोच याठिकाणी माझ्याकडे आहे साधे सिग्नल अँड सिस्टम्स आपण ठेवू या म्हणून उदाहरणार्थ पण खरंतर आपले मटेरियल कॉजल आहे या फॅक्ट बद्दल काय ह्या कॉजॅलिटि चा नक्कीच आदर केला पाहिजे बरोबर हा कुठल्या ही ठराविक टाईम ला भविष्यकाळातील टाईम इन्स्टंट मधील वर अवलंबून राहायला नको अर्थातच तर यापैकी कोणतीही लिमिट्स चेंज होतील का विद्यार्थी 0 बरोबर म्हणून कॉजॅलिटि मुळे हे 0 होईल आणि काही कारणास्तव आपण आपल्या वरच्या लिमिट ला t ला लिमिट करू नाहीतर भविष्यकाळातील टाईम इन्स्टंट मधील E याठिकाणी येईल बरोबर तर हे आहे असे हे आहे सत्य चित्र तर जेव्हा आपण असे लिहित असतो तर टाइम डोमेन मध्ये याचा अर्थ काय होतो कोणत्या प्रकारचा याची पूर्तता करतो त्यामुळे जर यातील ची किंमत काय आहे कोणत्या कंडिशन मध्ये आहे साधेसोपे रिलेशन मिळेल कन्व्होल्युशन रिलेशन कडे पहा खरंतर आपण फक्त असे याप्रकारे लिहीत आहोत बरोबर आपण अशाप्रकारे लिहित आहोत विद्यार्थी डेल्टा डेल्टा फंक्शन बरोबर म्हणून त्यामुळे हे कन्व्होल्युशन मला एक साधे रिलेशन देईल बरोबर तर दुसऱ्या शब्दात हे मटेरियल त्याच्यावर पडलेल्या इन्सिडेंट रेडिएशन ला त्वरित रिऍक्ट करणारे आहे कारण तसा रिस्पॉन्स आहे तर आपण ह्या कन्व्होल्युशन कडे पाहू शकता इनपुट सोबत इम्पल्स रिस्पॉन्स चे कन्व्होल्युशन देखील आपल्याला माहित आहे आणि जर हा इम्पल्स रिस्पॉन्स हा डेल्टा फंक्शन असेल त्याचा अर्थ असा की रिस्पॉन्स इंस्टंटेनिअस असतो बरोबर की जे अवास्तव आहे विद्यार्थी Refer Time 1106 कोणतेही मटेरियल त्वरित रिस्पॉन्स करू शकत नाही अगदी स्प्रिंग्स ना देखील समजा आपण काही फोर्स त्यावर लावत आहोत अगदी सातत्याने नव्हे मला म्हणायचे आहे त्या ठिकाणी अगदी लगेच ते ऑसिलेट व्हायला सुरू होणार नाहीत त्याला थोडा वेळ लागेल त्याचप्रमाणे जेव्हा आपण हे फॉर्सिंग फंक्शन काढून घेऊ ते त्वरित थांबणार नाही ते थोडा वेळ कंपन पावत राहील आणि त्यानंतर थांबेल बरोबर त्यामुळे कोणतीच गोष्ट निसर्गामध्ये इन्स्टंटेनिअस नसते बरोबर तर हे अशाप्रकारे आपण पण वापरत आलो आहोत आणि आता रियालिस्टिक मटेरियल्स मध्ये काय होते याबद्दलची थिअरी आपण तयार करू आपल्या इंटीग्रल इक्वेशन्स च्या केस मध्ये असा कोणताही इशू नव्हता कारण त्या ठिकाणी मी फक्त एकाच फ्रिक्वेन्सी frequency ला हाताळत होते तर मी तसही गृहीत धरत होते मी प्रामुख्याने फ्रिक्वेन्सी डोमेन मध्येच काम करत होते आणि हे रिलेशन वापरत होते खरंतर हे सर्व न उमगता ही आणि त्या फ्रिक्वेन्सी वर एपसिलोन ची किंमत घालून त्याठिकाणी कोणताच प्रॉब्लेम नव्हता आता खरा प्रॉब्लेम येत आहे जेव्हा हा मी प्रामुख्याने टाईम डोमेन मध्ये आहे माझ्या काळजी चे कारण असेल टाईम मध्ये आणि चे रिलेशन काय असेल कारण डिफरन्सशियल फॉर्म मध्ये ज्याप्रमाणे आपली मॅक्सवेल इक्वेशन्स Maxwell's equations आहेत त्यांनाही टाईम हवा आहे होय तर हे आहे समजा आपण असे गृहीत धरू या की हे मुख्य इक्वेशन आहे ज्याच्या बरोबर आपल्याला काम करायचे आहे आपण असा विचार करायचा प्रयत्न करूया यामध्ये कोणती चॅलेंजेस येतील जेव्हा आपण हे इक्वेशन FDTD मध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करत आहोत तर आपल्या लक्षात आहे का आपले यी सेल तिथे टाइम मध्ये अपडेट आहे तिथे स्पेस मध्ये अपडेट आहे बरोबर तर तिथे यी सेल टाइम अपडेट आहे आणि स्पेस अपडेट आहे तर उदाहरणार्थ याठिकाणी मागील ह्या इक्वेशन मध्ये याठिकाणी कॅल्क्युलेट करण्यासाठी च्या किती पास किमती फक्त एका आधीच्या टाइमिंग इन्स्टंट ला मला स्टोर करायला लागतील आणि मॅग्नेटिक फिल्ड चा केवळ एकच आधीचा टाईम इन्स्टंट या रिलेशन मध्ये या ठिकाणी आपल्याला हे दिसत नाहीत तर हे माझ्या कम्प्युटेशन च्या मेमरी रिक्वायरमेंट च्या टर्म मध्ये आपल्याला काय सांगत आहेत मला फिल्ड चा इतिहास स्टोर करण्याची गरज नाही मला त्याची फक्त गरज आहे जर मला असे काही प्लॉटिंग किंवा असे काहीसे करायचे असेल तर होय पण मला भविष्यकाळातल्या टाईम इन्स्टंट कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याची गरज नाही बरोबर तरीदेखील आता हे आपल्याला काहीतरी वेगळे देखील सांगत आहे का जर मला या ठिकाणी फक्त हे इक्वेशन डीस्क्रीटाईझ करायचे असते हा 0 ते t पर्यंत जात आहे तर जर मला हा एका विशेष टाईम ला हवा आहे मला केवळ त्याच वेळेला इलेक्ट्रिक फील्ड नव्हे तर मला त्याचा संपूर्ण इतिहास हवा आहे नाहीतर मी त्या टाईम इन्स्टंट ला कसे कॅल्क्युलेट करेन बरोबर उत्तर आता मला डिस्प्लेसमेंट फील्ड मिळवण्यासाठी इलेक्ट्रिक फील्ड चा संपूर्ण इतिहास हवा आहे विद्यार्थी Refer Time 1400 मला हे सर्व आधीच लागेल नाहीतर मी हे इंटिग्रल कसे कॅल्क्युलेट करेन बरोबर तर हा प्रॉब्लेम आहे का तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे कारण त्याची आवश्यकता आहे केवळ अशासाठी नाही मला म्हणायचे आहे हे ही ग्रीड च्या प्रत्येक पॉईंट वर गरजेचे आहे केवळ एकाच पॉईंट वर नव्हे आपल्याला त्याची सर्व पॉईंट वर गरज आहे सर्व टाईम साठी आपल्याला संपूर्ण इलेक्ट्रिक फील्ड चा इतिहास स्टोर करण्याची गरज आहे हे अव्यवहार्य आहे तर याकडे फक्त पाहूनच आपण FDTD सोडून द्याल कारण हे इतके स्टोअर करणे शक्य नाही आपण आपले सिम्युलेशन एवढ्याच टाईम साठी रन करू शकता आणि त्यानंतर आपल्याला वेळ कमी पडेल बरोबर तर तर अशा परिस्थिती ला आपण कसे काय तोंड द्यावे इंजिनीयर म्हणून आपण काय कराल विद्यार्थी नंबर कमी करावे टाईम हिस्टरी चा नंबर कमी करावा विद्यार्थी टाईम हा त्याच्याशी डील करण्याचा एक मार्ग झाला त्यामुळे आपल्याला काही अॅप्रॉक्सीमेशन ना सामोरे जावे लागेल इतर काही गोष्टींबरोबर आपण डिल करू शकाल का हे न्यूमरिकल सारखे दिसते ह्या इंटीग्रल ला इम्प्लिमेंट करण्याचा न्यूमरिकल क्वाड्रेचर हा एक मार्ग आहे पण त्याची तितकीशी मदत आपल्याला होणार नाही हे इंटिग्रेशन तितकेसे चॅलेंजिंग नाही तर आपण या ठिकाणी कॉड्रेचर रुल अप्लाय करण्याचा विचार करू शकता होय पण त्यानंतर हे काम होते क्वाड्रेचर रुल काम करतो जेव्हा पॉलीनॉमियल किंवा फंक्शन जे आपण इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न करत असतो ते पद्धतशीरपणे वागणारे असते बरोबर ते पॉलीनॉमियल डिग्री च्या किती पॉईंट वर अवलंबून असे ऍक्युरेट असते असले पाहिजे आणि हे इलेक्ट्रिक फील्ड कशाप्रकारे जम्प करत असू शकेल हे आपल्याला माहित नाही विद्यार्थी एरर वाढतो एरर हा वाढतच राहील बरोबर उदाहरणार्थ जर इलेक्ट्रिक फिल्ड ही एक साईन वेव्ह आहे साईन वेव्ह ला रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला किती पॉलीनोमिअल्स ची गरज पडेल बरोबर खूप जास्त आणि शेवटी ती कन्वर्ज होणार नाहीत तर त्यामुळे आपण काय करू की आपण एक सिंपलिस्तिक मॉडेल गृहीत धरू कॅल्क्युलेशन वर कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यापेक्षा ह्या परमिटीव्हीटी च्या फ्रिक्वेन्सी वर अवलंबून असणाऱ्या सोप्या मॉडेलला आपण गृहीत धरू या आणि पाहू की हा संपूर्ण टाईम चा इतिहास साठवून ठेवण्यापासून आपल्याला वाचवू शकतो का ते आपण पाहूया आपले मुख्य उद्दिष्ट डीस्पर्सीव्ह मटेरियल यथार्थ पणे मॉडेल करणे त्याच प्रमाणे त्याच वेळी फिल्ड चा संपूर्ण इतिहास स्टोअर करायला न लागता हे करणे हे आहे आपण हे साध्य करू शकलो तर तर मी डीस्पर्सीव्ह मटेरियल वर FDTD लागू करू शकेन तर संपूर्ण फिल्ड सारख्या गोष्टी जसे की प्लाजमॉनिक्स आणि आणि सर्व ज्या ठिकाणी त्यानंतर ते गंभीरपणे परमिटीव्हीटी च्या फ्रिक्वेन्सी वर अवलंबून राहण्यावर अवलंबून असतात हे आपल्याला मॉडेल करण्याची गरज निर्माण करतात बरोबर तर अतिशय सामान्यपणे हे एपसिलोन r फ्रिक्वेन्सी चे फंक्शन असलेले मॉडेल सामान्य मॉडेल तेच आपण चाप्टर 9 मध्ये डिस्कस केले होते की जो बऱ्याच रेझोनन्स चा सारांश होता तर ह्या वर्गानंतर आपण कृपया पुन्हा मागे जा आणि आणि त्याकडे पहा आपण काय करू या आपण त्याचा साधा वर्जन गृहीत धरू या आणि हे असे काही आहे जे आपण सर्वांनी अभ्यासलेले आहे जर आपण टाऊ चा एप्सलोन r हा इक्वल टू 0 केलात पण मला म्हणायचे आहे विद्यार्थी Refer Time 1744 मटेरियल वर इलेक्ट्रिक फील्ड तिथे नेहमीच असते हा त्या फिल्ड ला असणारा मटेरियल चा रिस्पॉन्स आपल्याला सांगत आहे आपण सांगू शकत नाही विद्यार्थी तर जर तो नॉन झिरो असेल तर आणि केवळ यांच्याद्वारे एक्सप्रेस केला जातो तो कुठेही नॉन झिरो नसेल कारण जोपर्यंत त्या ठिकाणी फिल्ड आहे त्या ठिकाणी हा रिस्पॉन्स नेहमीच असेल तर हा भौतिक असल्यामुळे आपल्या हातात नाही तो 0 असणार नाही हा नैसर्गिक गुणधर्म आहे तर सोप्यात सोपे मॉडेल की जे खरंतर आपण पाहिले आहे आपण ड्र्यूड मोडेल बद्दल ऐकले आहे विद्यार्थी लॉरेन्टीझियन आपण लॉरेन्टीझियन मॉडेल्स बद्दल ऐकले आहे आपण डेबाय मॉडेल्स बद्दल ऐकले आहेत